या व्याख्यानात आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण टेस्टिंगच्या काही मूलभूत संकल्पनांकडे पाहिले आणि नंतर आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक वर चर्चा करू लागलो मग आपण इक्विवलेन्स क्लास पार्टिशनिंग ही एक प्रमुख ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक पाहिली आणि जर तुम्हाला इक्विवलेन्स क्लास पार्टिशनिंग आठवत असेल तर तेथे आपण इनपुट डेटाचे क्लास मॉडेल बनवतो आणि मग प्रत्येक क्लास मधून एक वॅल्यू घेऊन टेस्टिंग करणे हे त्या क्लास मधील सर्व वॅल्यूज घेऊन टेस्टिंग करण्याइतके चांगले आहे दिलेल्या प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन मधून इक्विवलेन्स क्लासेस ओळखण्यासाठी थोडा अनुभव आणि अंतर्दृष्टी आवश्यक आहे आपण काही प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर आपण पाहिले की जेव्हा युनिट अनेक पॅरामीटर्स इनपुट घेते तेव्हा आपल्याला प्रत्येक पॅरामीटर्ससाठी अनेक इनपुट डोमेन मॉडेल तयार करावे लागतात आणि जर हे इंडिपेंडेंट पॅरामीटर्स असतील तर आपल्याला दोन पॅरामीटर्ससाठी इक्विवलेन्स क्लासेसच्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करावा लागेल मग आपण वीक इक्विवलेन्स टेस्टिंग स्ट्रॉंग इक्विवलेन्स टेस्टिंग आणि रोबस्ट इक्विवलेन्स टेस्टिंग वगैरे संकल्पना बघितल्या आज आपण स्पेशल व्हॅल्यू टेस्टिंग नावाची दुसरी ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक बघूया आता स्पेशल व्हॅल्यू टेस्टिंग मध्ये कोणत्या गोष्टी येतात ते पाहूया टेस्टर्सं ना दिलेला सॉफ्टवेअर प्रोग्राम कुठे फेल होऊ शकतो कोणत्या इनपुट वॅल्यूज मुळे प्रोग्राम फेल होईल याची कल्पना असते आणि हे विशेषतः अनुभवी प्रोग्रामरसाठी खरे आहे त्यांना प्रोग्राम फेल होऊ शकेल अशा काही स्पेशल वॅल्यूज माहित असतात प्रोग्राम फेल होऊ शकेल अशा विविध स्पेशल वॅल्यूज काय आहेत ते पाहूया सर्व प्रोग्राम्समधील फेलियरचा सामान्य धोका म्हणजे बॉउंडरी वॅल्यूज प्रोग्रामर काही कारणास्तव प्रोग्राम लिहित असताना इक्विवलेन्स क्लासेसच्या बॉउंडरी वर त्रुटी करतात ते चुका का करतात हे आपण पाहू आणि नंतर कोणताही प्रोग्राम दिल्यास आपल्याला बॉउंडरी वॅल्यूजची टेस्टिंग करणे आवश्यक आहे कारण तेथे बग्स असण्याचा मोठा धोका असतो प्रोग्रामचा प्रकार प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन इत्यादींवर आधारित काही विशेष धोके असू शकतात प्रोग्रामर काही गोष्टी विसरू शकतो उदाहरणार्थ समजा आपण दिलेल्या तारखेसाठी वार कोणता असेल हे मिळवू इच्छितो तर प्रोग्राम एक तारीख दिल्यास तो दिवस काय आहे हे दर्शवेल येथे एक अनुभवी प्रोग्रामर म्हणेल की लीप वर्षांचा विचार केला गेला आहे का कारण टेस्टर ला माहित आहे की या प्रकारचे प्रोग्रामिंग करताना आपल्याला तारखेला एका संख्येत रूपांतरित करावे लागेल आणि नंतर काही अल्गोरिदम द्वारे आपल्याला त्या तारखेसाठी दिवस काय आहे ते तपासावे लागेल येथे संभाव्य त्रुटी असू शकते ती म्हणजे लीप वर्षे विचारात घेतली नाहीत स्पेशल वॅल्यूज ची शक्यता म्हणून आपल्याला टेस्टिंग डेटा देताना त्यात लीप वर्ष समाविष्ट करावे लागेल आणि ते कार्यरत आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे आता स्पेशल वॅल्यू टेस्टिंग पैकी बाउंडरी वॅल्यू टेस्टिंग बघू ही सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरला लागू पडते येथे इक्विवलेन्स क्लासेस च्या बाउंडरी दरम्यान प्रोग्रामर एरर करू शकतो कारण प्रोग्रामर सामान्यतः भिन्न इक्विवलेन्स क्लासेस मध्ये फरक करण्यासाठी प्रोग्राम मध्ये इफ स्टेटमेंट्स किंवा स्विच स्टेटमेंट्स लिहितो आणि तेथे लॉजिकल एक्सप्रेशन असण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाव्य गोंधळ होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला इक्विवलेन्स क्लासेसच्या बाउंडरीवरील संख्या निवडाव्या लागतील या टेस्टिंग चे महत्त्व असे की इक्विवलेन्स क्लासेसच्या बाउंडरीवर प्रोग्रामरकडून विशेष प्रक्रिया किंवा विशेष विचार करणे आवश्यक आहे आणि त्याने त्याची काळजी घेतली आहे की नाही हे ते ठरवते सर्वात सोप्या बाउंडरी वॅल्यू टेस्टिंग नुसार आपण वेगवेगळ्या इक्विवलेन्स क्लासेसच्या बाउंडरी जवळ टेस्ट केसेस निवडतो आपल्याला इतर वॅल्यूज ज्यांची वॅल्यू बाउंडरीच्या आत आहे त्यांचाही विचार करावा लागतो जर आपल्याला a आणि b वॅल्यू नी सीमित इक्विवलेन्स क्लास दिल्यास आपल्याला a b a च्या वरील वॅल्यू आणि b च्या खालील वॅल्यू यांना समाविष्ट करावे लागेल उदाहरणार्थ जर आपल्याकडे 3 ते 10 या रेन्ज मधील इंटिजर वॅल्यूज चा एक इक्विवलेन्स क्लास असेल तर आपल्याला 3 10 यांना समाविष्ट करावे लागेल जे या इक्विवलेन्स क्लासेसच्या बाउंडरीज आहेत आपल्याला लोवर बॉउंड पेक्षा जरा मोठी म्हणून २ आणि हायर बॉउंड पेक्षा जरा लहान म्हणून ९ अशा संख्या देखील समाविष्ट कराव्या लागतील इक्विवलेन्स क्लासेस मधील कोणतीही एक वॅल्यू म्हणून 0 देखील विचारात घ्यावी लागेल जर आपल्याकडे 3 5 100 102 वगैरे इनुमरटेड डेटा असेल तर आपल्याला लोवर बाउंड 3 हायर बाउंड 102 3 च्या वरची 5 आणि 102 च्या खालची 100 इत्यादी वॅल्यूज चा टेस्ट केस डेटा म्हणून विचार करावा लागेल आपण आणखी काही उदाहरणे पाहू आपल्याकडे एक HR सॉफ्टवेअर अँप्लिकेशन आहे आणि HR पॉलिसी नुसार जर अर्जदार 0 ते 12 वर्षे वयोगटातील असेल तर आपण त्याला काम देणार नाही जर अर्जदार 12 ते 18 वर्षे वयोगटातील असेल तर आपण फक्त इंटर्न म्हणून काम देऊ शकतो जर अर्जदार 18 ते 65 च्या दरम्यान असेल तर आपण पूर्ण वेळ काम देऊ शकतो आणि 65 पेक्षा जास्त वय असेल तर आपण काम देऊ शकत नाही पॉलिसी च्या स्पेसिफिकेशन मध्येच समस्या आहे त्यामुळे या स्पेसिफिकेशन वर आधारित जो कोड लिहिला जाईल त्यात समान समस्या असतील जरा बाउंडरी वॅल्यूज पहा 0 ते 12 म्हणून जर 12 येथे समाविष्ट केले तर काम दिले जाऊ शकत नाही आणि १२ ते १८ म्हणून जर 12 येथे समाविष्ट केलेतर एक इंटर्न म्हणून काम देण्यात येईल तसेच 18 65 बद्दल संदिग्धता आहे स्पेसिफिकेशन मध्येच बाउंडरी वॅल्यू साठी समस्या आहे जर आपण त्या स्पेसिफिकेशनचे कोडींग केले तर स्पष्टपणे आपल्याला बाउंडरी वॅल्यू साठी समान समस्या असतील येथे पहा 12 साठी पहिले इफ स्टेटमेंट सत्य असेल आणि पुढील इफ स्टेटमेंट सुद्धा सत्य होईल तोच प्रॉब्लेम 18 65 साठी येणार आपण 0 ते 11 कामावर नियुक्ती नको 12 ते 17 इंटर्न म्हणून कामावर नियुक्ती 18 ते 64 पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नियुक्त आणि 65 ते 99 कामावर नियुक्ती नको अशा पद्धतीने स्पेसिफिकेशन करायला पाहिजे होते जर अशा पद्धतीने स्पेसिफिकेशन केले असते तर बाउंडरी वॅल्यूज विचारात घेतल्या गेल्या असत्या आणि प्रोग्रामरला या स्पेसिफिकेशनचे कोडिंग करताना बाउंडरी वॅल्यूज मुले समस्या येणार नाही आपण येथे जे वय बाउंडरी ओलांडतात त्याबद्दल भाष्य करत नाही 3 101 देखील तपासणे आवश्यक आहे दुरुस्त केलेल्या स्पेसिफिकेशन वर आधारित हा सुधारित कोड आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला 11 12 0 1 17 18 64 65 99 100 या बाउंडरी वॅल्यूज आणि इक्विवलेन्स क्लास मधील काही वॅल्यूज तपासाव्या लागतील येथे आम्ही ते सचित्रपणे दाखविले आहे आपण प्रत्येक वैध आणि अवैध इक्विवलेन्स क्लासेस च्या बाउंडरी वरील एक बाउंडरीच्या आतील एक आणि बाउंडरीच्या बाहेरील एक वॅल्यू निवडली आहे आता आपण काही उदाहरणे पाहू जर आपल्याकडे 1 ते 5000 हा इक्विवलेन्स क्लास असेल तर यासाठी बाउंडरी वॅल्यू टेस्ट केसेस काय असतील आपल्याला 5000 5001 4999 1 0 २ आणि १ ते ५००० मधील कोणतीही वॅल्यू इत्यादीं वॅल्यूज चा टेस्ट केसेस मध्ये समावेश करावा लागेल आता आपण दुसरे उदाहरण पाहू एक फंक्शन फाईल मध्ये स्टोर केलेले विविध कर्मचाऱ्यांचे वय इनपुट घेते त्यांच्या सरासरी वयाची गणना करते आणि प्रिंट करते सचित्र रूपाने आपण या प्रोग्राम ला एक ब्लॅक बॉक्स म्हणून दर्शवू शकतो जे विविध कर्मचाऱ्यांचे वयोगट इनपुट घेते आणि सरासरी वय प्रिंट करते आपण असे गृहीत धरूया की कर्मचार्यांसाठी वैध वय 1 ते 100 आहे आता यासाठी बाउंडरी वॅल्यू टेस्ट केसेस काय असतील आणि किती टेस्ट केसेस ची आवश्यकता असेल या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात 5 टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे बाउंडरी ची किमान संख्या येथे १ कमाल संख्या येथे 100 किमान च्या लगेच वरची येथे 2 कमाल च्या लगेच खालची येथे ९९ आणि या इक्विवलेन्स क्लास ची एक नॉमिनल वॅल्यू येथे ४५ जर आपण अवैध वॅल्यूचा विचार केला नेगेटिव्ह टेस्ट केसेस चा विचार केला तर आपल्याला 101 आणि 0 या वॅल्यूज टेस्ट डेटा मध्ये मिळवायला लागतील त्यामुळे एकूण टेस्ट केसेस ची संख्या 7 होईल वैध इक्विवलेन्स क्लाससाठी आपल्याला 5 टेस्ट केसेस निवडण्याची आवश्यकता आहे वरच्या प्रॉब्लेम साठी या काही सॅम्पल वॅल्यूज आहेत आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत एक म्हणजे शिक्षणाची वर्षे आणि वय फंक्शन 2 पॅरामीटर्स घेते शिक्षणाची वर्षे जे 1 ते 23 असू शकतात आणि वय 1 ते 100 असू शकते त्यासाठी बाउंडरी वॅल्यूज काय असतील जर आपण त्यांचा स्वतंत्रपणे विचार केला तर आपल्याला शिक्षणाच्या वर्षांसाठी 5 आणि वयासाठी 5 टेस्ट केसेस आवश्यक आहेत नंतर आपण एक टेस्ट केस अशी निवडू जी या दोन्ही इक्विवलेन्स क्लासेस ला लागू होते म्हणून आपल्याला 11 टेस्ट केसेस ची आवश्यकता असेल जर आपण त्याची चित्रात्मक पद्धतीने मांडणी केली तर "शिक्षणाची वर्षे" आणि "वय" या व्हेरिएबलसाठी 2 बाउंडरीज आहेत चारी बाउंडरी मधील वॅल्यूज पॉझिटीव्ह टेस्ट केसेस आहेत जर आपण फक्त त्या वॅल्यूचा विचार केला तर आपल्याला येथे 5 आणि येथे 5 टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे जर आपल्याकडे n पॅरामीटर्स असतील तर आपल्याला 4n1टेस्ट केसेस आवश्यक आहेत येथे आपण नेगेटिव्ह टेस्ट केसेसचा विचार केला नाही n इंडिपेंडेंट इनपुट साठी आपल्याला 4n1 टेस्ट केसेस आवश्यक आहेत आम्ही येथे x आणि y साठी दोन बाउंडरीज दर्शविल्या आहेत x ला a आणि b दरम्यान चा भाग आहे आणि y ला c आणि d दरम्यान चा भाग आहे आपल्याला 4n 1 9 टेस्ट केसेस आवश्यक आहेत अनेक पॅरामीटर्ससाठी स्पेशल वॅल्यू टेस्ट केसेस डिझाईन करताना एक अझम्पशन म्हणजे कोणत्याही वेळी फक्त एका बाउंडरी वर समस्या असू शकते परंतु काही स्पेशल वॅल्यू कॉम्बिनेशन असू शकतात ज्यामुळे दोन्ही बाउंडरी वर एरर येऊ शकते मग आपल्याला 2 पॅरामीटर्ससाठी स्पेशल वॅल्यूज च्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करावा लागेल जर आपण एका पॅरामीटर्ससाठी स्पेशल वॅल्यूज चा विचार केला तर 4n1 परिणाम सत्य आहे जर दोन्ही पॅरामीटर्सच्या काही स्पेशल वॅल्यू कॉम्बिनेशन ला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करावा लागेल म्हणून त्यावेळेस 4 4 टेस्ट केसेस असतील रोबस्टनेस टेस्टिंग साठी आपण नेगेटिव्ह टेस्ट केसेस चा विचार करतो या इक्विवलेन्स क्लासेस बाहेरील वॅल्यूज आहेत या बाबीत आपल्याला प्रत्येक व्हेरिएबलसाठी सात टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे रोबस्टनेस टेस्टिंग मध्ये दिलेली अवैध वॅल्यू प्रोग्रामरने हाताळले आहे का त्याने अशी वॅल्यू दिली जाऊ शकतात याची अपेक्षा केली होती का त्याने वॅल्यू वैध नाही कृपया वैध वॅल्यू प्रविष्ट करा असा माहितीपूर्ण संदेश जारी केला आहे का आणि त्यात काही रिकव्हरी आहे का या बाबींचा विचार केला जातो रोबस्टनेस टेस्टिंग साठी जेव्हा आपण नेगेटिव्ह टेस्ट केसेस चा विचार करतो तेव्हा आपल्याकडे 6n1 टेस्ट डेटा आवश्यक आहे प्रत्येक व्हेरिएबलसाठी दोन्ही बाउंडरी वर तीन वॅल्यू म्हणजे 6 टेस्ट डेटा बनते आणि 2 व्हेरिएबल्ससाठी आपल्याकडे 4 बाउंडरी असतील आणि म्हणून जर आपल्याकडे n इक्विवलेन्स क्लास असतील तर आपल्याला 6n1 टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे जर आपल्याकडे बूलियन व्हेरिएबल्स असतील तर आपण स्पेशल वॅल्यू टेस्टिंग कसे करू बूलियन वॅल्यूज यूजर इंटरफेसमध्ये खूप सामान्य आहेत उदा रेडिओ बटण ऑन ऑफ आपण फक्त नुमेरिकेल बाउंडरी पाहिल्या आपण नॉन न्यूमेरिकल व्हेरिएबल स्ट्रिंग अशा स्पेशल केसेस वर चर्चा करूया पण त्याआधी आपण एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया एक फंक्शन जे ax2bxc हे क्वाड्रैटिक इक्वेश़न सोडवते त्यासाठी ब्लॅक बॉक्स टेस्ट सुइट डिझाइन करणे आहे लक्षात घ्या की हे स्पेशल वॅल्यू टेस्टिंग डिझाइन करण्यास सांगत नाही आपल्याला ब्लॅक बॉक्स टेस्ट सुइट डिझाइन करण्यास सांगत आहे ब्लॅक बॉक्स टेस्ट सुइट डिझाइन मध्ये आपण विचारात घ्यावयाची पहिली गोष्ट म्हणजे इक्विवलेन्स क्लास आपण मागे चर्चा केली की इक्विवलेन्स क्लास मध्ये आपल्याला सिनॅरिओज चा विचार करणे आवश्यक आहे आणि ते आपल्याला संभाव्य इक्विवलेन्स क्लासेस काय असतील याबद्दल संकेत देतात आपल्याकडे क्वाड सॉल्व्हर नावाचे फंक्शन आहे जे a b c हे तीन पॅरामीटर्स घेते आणि ax2bxc या क्वाड्रैटिक इक्वेश़न चे सोलुशन देते हे पॅरामीटर्स फ्लोटिंग पॉईंट नंबर असू शकतात उदा 0 7 0 2 यासाठी इक्विवलेन्स क्लासेस काय असतील जर तुम्ही याचा विचार केला तर आपल्याला सिनॅरिओज चा विचार करणे आवश्यक आहे सिनॅरिओज काय असतील आउटपुट कोइनसिडेन्ट डिस्टिंक्ट अँड रिअल किंवा इमॅजिनरी रूट असू शकतात b2 4ac ची वॅल्यू काय आहेत यावर अवलंबून आपल्याकडे वेगवेगळ्या सिनॅरिओसाठी वेगवेगळी उत्तरे असू शकतात प्रथम आपल्याला वैध आणि अवैध इक्विवलेन्स क्लासेस चा विचार करावा लागेल वैध अवैध इनपुटचे काय सर्व a b c 0 आहेत किंवा कदाचित a b c हे कॅरॅक्टर स्ट्रिंग आहेत असे अवैध इनपुट असू शकते ते अवैध इक्विवलेन्स क्लासेस आहेत म्हणून आपल्याला त्या अवैध इक्विवलेन्स क्लासेस मधील काही वॅल्यूज देखील वापरून पहावे लागतील आपल्याला वैध इक्विवलेन्स क्लासेस तयार करण्याची आवश्यकता आहे कोइनसिडेन्ट डिस्टिंक्ट अँड रिअल किंवा इमॅजिनरी रूट आहेत आपल्याकडे वैध अवैध इक्वेश़न आहेत म्हणून आपल्याकडे भिन्न इक्विवलेन्स क्लासेस आहेत a b c सर्व 0 असणे a b c कॅरॅक्टर असणे हे अवैध इक्वेश़न किंवा अवैध इनपुट वॅल्यूज आहेत वैध इक्वेश़नसाठी आपल्याकडे कदाचित कॉम्प्लेक्स आणि रिअल कोइनसिडेन्ट आणि यूनीक सोल्युशन्स असतील म्हणून येथे 3 इक्विवलेन्स क्लासेस आहेत कॉम्प्लेक्स कोइनसिडेन्ट आणि यूनीक आपल्याला b2 4ac ची वॅल्यू ० पॉझिटीव्ह नेगेटिव्ह पैकी काय आहे हे विचारात घेऊन प्रत्येक इक्विवलेन्स क्लासेस मधील एक वॅल्यू निवडावी लागेल आतापर्यंत आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक इक्विवलेन्स टेस्टिंग आणि स्पेशल वॅल्यू टेस्टिंग पाहिली एक गोष्ट अशी आहे की साध्या प्रॉब्लेम्स साठी संकल्पना सरळ लागू केल्या जाऊ शकतात परंतु आपल्याला येथे खूप सराव करण्याची आवश्यकता आहे विविध परिस्थितींसाठी इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग स्पेशल वॅल्यू टेस्टिंग डिझाइन करण्याचा सराव करा आपण येथे थांबू आणि पुढील व्याख्यानात कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग सुरू करूयात